विल्सन सोमरफेल्ड क्वान्टम कंडिशन II पार्टीकल मुविंग इन ए कलोम्ब पोटेन्शिअल इन ए प्लेन अँड रिलेटेड क्वान्टम नंबर्स तर मागील लेक्चरमध्ये मी विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम कंडिशन सादर केली ज्यामध्ये असे म्हटले गेले की पेरियॉडिक मोशनसाठी p d x हे nh च्या बरोबरीचे आहे किंवा ऍक्शन क्वांटाइज्ड आहे तर मला हे लिहू द्या की हि इनवर्ड ऍक्शन प्लँक्स कॉन्स्टन्ट h च्या युनिट्स मध्ये क्वांटाइज्ड आहे आणि आपण हे अप्लाय केले आहे अप्लाय केले आहे नंबर एक सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर ला ते म्हणजेच मास m असलेला एक पार्टीकल जो सिम्पल हार्मोनिक मोशन करत आहे आणि आपल्याला आढळले की n व्या लेव्हल ची एनर्जी हि n h nu अशी दिली जाते जी ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रमला समजाऊ शकते त्याच्याशी मॅच होते आणि आपण ते वन डायमेन्शन मध्ये मूव्ह होत असलेल्या पार्टीकलवर देखील लागू केले असे म्हणूया x ऍक्सिस हा x बरोबर 0 ते x बरोबर L दरम्यान कनफाईंड आहे आणि आपल्याला असे आढळले की E n हे n2h28mL2असे दिले गेले तर E n हे n स्क्वेअरला प्रोपोर्शनल होते चला आता ते 2 डायमेन्शनल सिस्टमवर लागू करू जे बोहर मॉडेलशी संबंधित असेल तर बोहर मॉडेलने काय केले ते आठवा की बोहर मॉडेलने असे केले कि त्याने इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे न्यूक्लिअस च्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मुव्ह होत आहे असे मानले आणि कारण अँग्युलर मोमेंटम कॉन्सर्व्हड आहे ऑर्बिटचे प्लेन सारखेच आहे आपण आता याला जनरलाइझ्ड करणार आहोत तर आपण इतर प्रकारचे ऑर्बिटस च्या शक्यतांचा विचार करण्यासाठी बोहर मॉडेल जनरलाइझ्ड करणार आहोत आणि क्लासिकल मेकॅनिकस पासून इतर कोणत्या प्रकारचे ऑर्बिटस आहेत हे मला माहित आहे की 1r पोटेन्शिअलमध्ये सामान्यतः ऑर्बिटस हे इलिप्टिकल असतात याचा अर्थ माझ्याकडे जे असू शकते ते म्हणजे माझ्याकडे सर्कल मध्ये मुव्ह होत असलेला इलेक्ट्रॉन असू शकतो माझ्याकडे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये मुव्ह होत असलेला सुद्धा इलेक्ट्रॉन असू शकतो आणि ह्यांचे वर्णन कसे केले आहे आणि तुम्हाला असे दिसेल की ते बोहर सॉमरफेल्ड क्वांटायझेशन कंडिशन पासून स्वाभाविकरीत्या उत्पन्न झाले आहेत तर यामध्ये पुन्हा आता मी प्रथम मोमेंटम या संकल्पनेला जनरलाइझ करणार आहे आता मी याला जनरलाइझ मोमेंटम असे म्हणणार आहे आणि आपल्या उद्द्येशासाठी आपल्या उद्द्येशासाठी मी काय करणार आहे कि मी त्याला खालील पद्धतीने व्हेरिएबल ला अनुसरून परिभाषित करणार आहे ते व्हेरिएबल x y z ϕअसू शकते तर पोजिशन चे वर्णन करण्यासाठी आणि जनरलाइझ मोमेंटम परिभाषित करण्यासाठी मी कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकतो तर आपण यासाठी काय करतो ते राईट स्टेप नंबर एक आहे एनर्जी E ला जे कोणते सोयीचे आहेत त्या स्पेस व्हेरिएबल्सच्या दृष्टीने लिहिणे आणि 2 p शी सुसंगत त्या व्हेरिएबलला मला आत्तासाठी म्हणू द्या याला कॅपिटल X असे म्हणू जे Eẋ असे दिले जाते तर मला तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या समजा एखादा पार्टीकल 2 डायमेन्शनल वर्ल्ड मध्ये मुव्ह होत असेल तर एनर्जी E हि 12mr2 अशी दिले जाते जेथे r अंतर आहे अधिक 12mr22 जिथे हा x अक्षापासून कोन आहे तर मी प्लेनार पोलर कॉर्डिनेट्स मध्ये काय लिहित आहे आणि त्याव्यतिरिक्त पोटेन्शिअल एनर्जी जी r वर अवलंबून असू शकते जे साधारणपणे एक व्हेक्टर परंतु सध्या ते r असू द्या मग pr ची व्याख्या ∂E ∂r ̇ अशी केली जाईल जे mṙ असे येईल तसेच p ची व्याख्या ∂E ∂̇ अशी केली जाईल जेmr2ϕ̇असे येईल तर ही जनरलाइझ्ड मोमेंटम ची संकल्पना आहे आणि चला मला तुम्हाला हे दाखवू द्या कि याला जनरलाइझ्ड मोमेंटम का म्हणतात तर आपण एक पार्टीकल 2 डायमेन्शनल स्पेस मध्ये मूव्ह होत असल्याचे मानले आहे चला फक्त 2 डायमेन्शन मध्ये कनफाइन करूयात डायमेन्शन x आणि y आणि आपण अश्या व्हेरिएबल्सचा विचार केला जे आणि r चे वर्णन करतात तर आपल्याकडे एनर्जी आहे जी 12mr212mr22 V आहे जे कदाचित स्वतः वेक्टरवर अवलंबून असेल परंतु मी फक्त V घेईन जेणेकरून सेंट्रल पोटेन्शिअल नंतर pr जे ∂E∂rआहे जे mr ̇ आहे आणि त्याला मोमेंटम चे डायमेन्शन आहेत ते म्हणजे लिनियर मोमेंटम चे आहेत आणि p हे व्हेरिएबल शी सुसंगत ∂E∂ϕ ̇ असे आहे जे mr2ϕ ̇ आहे आणि याला अँग्युलर मोमेंटम चे डायमेन्शन आहेत ऑल राईट तर लक्षात घ्या की जनरलाईज्ड मोमेंटम हे अपरिहार्यपणे लिनियर मोमेंटम शी सारखे नसते हे अँग्युलर मोमेंटम असू शकते आणि क्वांटम कंडिशन आता असेल तर क्वांटम कंडिशन जनरलाईज्ड मोमेंटम च्या टर्म्स मध्ये ∫prdr जे एक इंटीजर n च्या बरोबर असणार आहे मला त्याला nr h असे म्हणू द्या आणि ∫pdϕ हे कोणत्यातरी nh च्या बरोबरीने असणार आहे जेथे nr हे 0 1 आणि असेच पुढे असे असणार आहे आणि n हे 0 1 आणि असेच पुढे असे असणार आहे ही क्वांटम कंडिशन आहे आता लक्षात घ्या की आता तेथे 2 कंडिशन्स 2 क्वांटम कंडिशन्स आहेत एक r वर आणि 1 वर आहे आणि या 2 क्वांटम कंडिशन्स ऑर्बिट ठरवतात राईट तर चला आपण फक्त यावर आणखी थोडा वेळ घालवूया तर माझ्याकडे pr आहे जे mr आहे आणि p जे mr2ϕ ̇ आणि त्याच्याशी सुसंगत क्वांटम कंडिशन्स ∫prdr आहे आणि nr h आणि ∫pdϕ च्या बरोबर आहे आणि या पिरियड च्या विरुद्ध nh च्या बरोबर आहे इनपुट a असू शकतो काय घडत आहे की जर तुम्ही सेन्टर ऑफ फोर्स सोबत xy प्लेन मध्ये मोशन विचारात घेतले तर आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्स वरून माहित आहे की या केस मध्येV हे kr च्या बरोबरीचे असेल तर ते एक आकर्षक कूलम्ब किंवा ग्रॅव्हिटेशनल प्रकारातील पोटेन्शिअल असेल तर ऑर्बिटस हे या सारखे असतील एकतर ते सर्क्युलर असू शकतात किंवा ते इलिप्टिकल असू शकतात आणि यात काही इसेंट्रिसिटी आहे आणि जसजसे अँग्युलर मोमेंटम ज्यास्त होते ऑर्बिट हे कमी इलिप्टिकल होत जाते तर समजा जर मी विचार केला असेल की सर्क्युलर ऑर्बिट ला अँग्युलर मोमेंटम L1 आहे आणि इलिप्टिकल साठी L2 आहे आणि L1 हे L2 पेक्षा मोठे असू शकते हे अर्थपूर्ण आहे कारण जर अँग्युलर मोमेंटम 0 असेल तर समजा अँग्युलर मोमेंटम 0 आहे L 0 तर मोशन हे ओरिजिन मधून पास होणारे लिनियर असणार आहे तर त्या केस मध्ये मोशन हे ओरिजिन मधून पास होणारे लिनियर असणार आहे तर अँग्युलर मोमेंटम जितके लहान तितकी इलिप्टीसिटी किंवा ऑर्बिटची इसेन्ट्रिसिटी तितकी मोठी असेल राईट चला आपण क्वांटम कंडिशन्स पुरवू या आता या केस मध्ये हे लक्षात घ्या कि हे दिलेल्या ऑर्बिटसाठी आहे तर जर तिथे याप्रमाणे दिलेले एक ऑर्बिट असेल तर तिथे एक अंतर आहे r1 लहान अंतर r2 आणि मी जेव्हा हे मोजतो उदाहरणार्थ मी r1 पासून r2 prdr कडे अधिक पूर्ण कालावधी पूर्ण करण्यासाठी मी r2 कडून r1 prdr कडे येणार आहे आणि ते मला देईल दोन्ही इंटिग्रल मला समान उत्तर देतील कारण सिमेट्री आणि म्हणून हे काहीच नाही परंतु 2r1r2prdrआहे दुसऱ्या बाजूला सेंट्रल फोर्ससाठी जसे V kr p जे mr2ϕ̇ आहे जे काही नाही परंतु अँग्युलर मोमेंटम कॉंझर्वड आहे आणि हि क्वांटिटी कॉंझर्वड आहे आणि म्हणून p हे सेंट्रल फोर्स साठी कॉन्स्टन्ट राहणार आहे तर आता आपण एक सिस्टम जे एका प्लेन मध्ये मोशन करत आहे किंवा कुलोम्बिक फील्ड मध्ये एका प्लेनर ऑर्बिट मध्ये आहे त्याच्या एनर्जी लेव्हल्स मोजण्यासाठी आतापर्यंत केलेल्या सर्व गोष्टी अप्लाय करण्यास तयार आहोत आणि त्याने आपल्याला बोहर मॉडेलसारखेच उत्तर द्यावे आता आपण काय करत आहोत कि एका पार्टीकल चे मोशन एका पोटेन्शिअल सेन्टर भोवती घेणे जे kr आहे आणि अणूंच्या बाबतीत ते काहीच नाही परंतु 14π0Ze2r असे आहे जिथे e हा भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे ऑल राईट परंतु सध्या फक्त सोयीसाठी मी ह्याची गरज ठेवतो तर k Ze24π0 आणि सिस्टिम ची एनर्जी 12mr212mr22 kr pr हे ∂E∂ṙच्या बरोबरीचे आहे जे mr ̇ आहे आणि संबंधित क्वांटम कंडिशन आहे r1 ते r2 वेळा 2 prdr nrh याच्याशी सुसंगत p इक्वेशन हे ∂E∂ṙ पर्यंत समान असणार जे mr2ṙअसणार आहे ϕ̇ जे एक कॉन्स्टन्ट आहे आपण याला L असे म्हणूयात आणि संपूर्ण पिरियड वर संबंधित कंडिशन mr2dϕ आहे याचा अर्थ असा की जर मी या क्रॉसपासून एका पॉईंट वर सुरुवात केली आणि संपूर्ण वर गेलो त्याचा अर्थ v do d 0 ते इंटिग्रल L02πdϕ च्या बरोबर आहे हे nh च्या बरोबरीचे आहे जे मला L nϕh2π किंवा n असे देते जे बोहरच्या कंडिशन सारखे आहे जर आपण केवळ ऑर्बिटचा विचार केला तर आपल्याकडे pr हे mṙ च्या बरोबर आहे जे 0 च्या बरोबर आहे L हे n च्या एवढे आहे आणि एनर्जी 12mr2 च्या एवढी आहे जे 0 असेल आणि n222mR2 krआणि mv2rkr2 ।rR हे मला बोहर मॉडेलसारखेच उत्तर देईल आता आपण पार्टीकल हे सुद्धा r दिशेने मोशन करू शकतो या शक्यतेचा विचार करत आहोत तर एक r ̇ समाविष्ट आहे तर हे मला इलिप्टिकल ऑर्बिटस देते आणि त्यासाठी माझ्याकडे prdr आहे जो नॉन 0 आहे जो mr ̇dr म्हणजे nrhआहे तर आता माझ्याकडे 2 क्वांटम नंबर्स nr आणि n आहेत तर चला आपण हे मोजुया एनर्जी कंडिशनपासून E 12mr212mr22 kr जे pr22mL22mR2 krच्या एवढेच आहे मला pr√2mE L2r22mkrअसे मिळते राईट तर माझ्याकडे pr √ 2mE L2r22krआहे हे ऑर्बिट असे आहे की माझ्याकडे r1 आहे माझ्याकडे r2 आहे r1 आणि r2 पॉईंट्स आहेत जेथे r ̇ जे सूचित करते pr देखील 0 बरोबर आहे म्हणून 2mE L2r22kr हे 0 च्या बरोबरीचे आहे असे लिहीत असताना ते एक्स्प्रेशन वरून मोजता येईल म्हणून माझ्याकडे जे आहे ते आहे nrh हे 2r1r22mE L2r22kr dr च्या बरोबर आहे हे इंटिग्रल हे किंचित क्लिष्ट आहे तर मी फक्त उत्तर देईन या संपूर्ण गोष्टीचे उत्तर 2π असे येते माफ करा तेथे एक m आहे येथे एक m आहे ते म्हंजे झाले आहे तर हे nrh आहे हे तुम्हाला या इंटिग्रल चे अंतिम उत्तर देते आणि हेच आहे जे एनर्जी ठरवणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वजा 2 m E का लक्षात ठेवा की ही एक बॉउंड स्टेट आहे आणि म्हणून E हे 0 पेक्षा कमी आहे म्हणून आपल्याला जे मिळते ते आहे तर पहिल्या कंडिशन पासून ∫pdφ nHमला मिळते L n आणि दुसऱ्या कंडिशन पासून ∫prdr nrh मला मिळते 2πL mk 2mE nrh आणि म्हणून L mk 2mE nr वजा चिन्हासह किंवा L जे m आहे जर मी ते ठेवले तर मला मिळते nnrℏ mk 2mE किंवा E हे n phi अधिक nr च्या बरोबर आहे जे m k2च्या एवढे आहे तेथे एक n22 ची एक अमाऊंट वजा चिन्हासह असणार आहे ती संख्या mZ2e4322022 च्या सारखी असणार आहे जी वजा चिन्हासह 1 भागिले n2 ला असणार आहे म्हणून आपल्याला एक एनर्जी E मिळत आहे जी mZ2e43220221n2 च्या बरोबर आहे मला हे n म्हणू द्या जेथे n हे nnrआहे आता बोहर मॉडेल द्वारे किंवा कारण कि n 0 असे सूचित करते कि अँग्युलर मोमेंटम 0 आहे ते कसे वगळावे आणि n बरोबर आहे 1 2 3 आणि असेच पुढे असे म्हणा आणिn 0 1 2 आणि असेच पुढे आणि n हे nn च्या बरोबर आहे आणि म्हणून एनर्जी En हि या नंबरद्वारे दिली जाते जी बोहरच्या उत्तराप्रमाणेच आहे 13 6Z2n2 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स तुम्ही हा नंबर मोजू शकता ज्यामध्ये ते असे येईल कि जे तंतोतंत बोहर मॉडेल सारखेच उत्तर आहे ते तुम्हाला काय देते तथापि आता आपण फक्त याचे विश्लेषण करू या कि विल्सन क्वांटम कंडिशन्स 2 क्वांटम नंबर्स nआणि nrदेते तर क्वांटम कंडिशन्स 2 क्वांटम नंबर्स देतात n आणि nr आणि पाहूया त्यांचा अर्थ काय आहे n phi h हे अँग्युलर मोमेंटम शी संबंधित आहे आणि nr जसे की nr अधिक n phi हे एनर्जी देते त्यामुळे जर n nnr च्या बरोबर झाले तर समान एनर्जी एनर्जी समान असतील तथापि हे 2 वेगवेगळे ऑर्बिटस आहेत उदाहरणार्थ समजा n हे एक च्या बरोबर आहे माझ्याकडे nr 0 आणि n 1असे असू शकते समजा n बरोबर आहे 2 तर nr 0 n 2 किंवा nr 1 आणि n 1 असे असू शकते ते दोन्ही समान एनर्जी देतात आता ते कोणत्या प्रकारच्या ऑर्बिटस असतील जर n 2 माझी अपेक्षा अशी असेल की यात कमी एसेंट्रिसिटीज असतील आणि ते सर्क्युलर ऑर्बिट असू शकते n हा एक आहे ज्यामध्ये अँग्युलर मोमेंटम कमी आहे तर ते एक इलिप्टिकल ऑर्बिट असू शकते तर आता आपण ज्याचा परिचय करत आहोत ते म्हणजे या प्लेन मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन ऑर्बिटच्या कल्पनेला जनरलाईज करणे जेव्हा ते विल्सन सॉमरफिल्ड क्वांटायझेशन परिस्थितीद्वारे कूलॉम्ब पोटेन्शिअलच्या प्रभावाखाली फिरत आहेत आता एका पेक्षा ज्यास्त ऑर्बिटस असतील ज्यांची एनर्जी सारखीच आहे परंतु क्वान्टम नंबर्स वेगळे असतील तर या लेक्चरची सांगता करत असताना आपण कूलम्ब पोटेन्शिअलच्या प्रभावाखाली प्लेन मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला क्वांटम कंडिशन्स लागू केल्या आहेत आणि आपल्याला काय सापडले आहे कि बोहर मॉडेल प्रमाणेच एक एनर्जी हि 1n2 ला प्रोपोर्शनल असल्याचे येत आहे तथापि अधिक महत्त्वाचे म्हणजे हे एकापेक्षा जास्त प्रकारचे ऑर्बिट देते आणि सर्क्युलर तसेच इलिप्टिकल ऑर्बिटस देते आणि त्याच एनर्जी साठी एकापेक्षा जास्त क्वांटम नंबरच्या कल्पनेचा परिचय करून देते एकापेक्षा जास्त क्वांटम नंबर म्हणजे ते एका पेक्षा अधिक ऑर्बिटस असू शकतात ज्यांची एनर्जी सारखीच आहे आणि या केस मध्ये ते वेगवेगळ्या एसेंट्रिसिटीज चे सर्क्युलर इलिप्टिकल ऑर्बिटस आहेत